व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या चौथ्या सत्रात आपले स्वागत आहे बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क येथे दिले आहेत म्हणून एकदा तुम्ही धडा शिकल्यानंतर जर तुमच्याकडे काही प्रतिक्रिया असल्यास कृपया मला लिहा जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊ शकेन आता हा चौथा धडा आहे जो सेवांच्या वैशिष्ट्यांविषयी आहे म्हणून येथे आपण सेवांची व्याख्या सेवा उत्पादन बंडल सेवांचे प्रकार पाहणार आहोत आणि व्यवस्थापन करतानाची आव्हाने सेवा पॅकेज सेवांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे परिणाम पाहणार आहोत आणि तसेच आपण धोरणात्मक सेवा वर्गीकरण पाहणार आहोत तर आपण सेवांच्या व्याख्येकडे येऊया सेवांची व्याख्या त्या कार्या प्रमाणे केली जाऊ शकते जी ग्राहकांना त्यांच्या मालमत्तेमध्ये परिवर्तन करताना अमूर्त लाभ आणि अनुभव प्रदान करते त्यामुळे मुळात सेवा अमूर्त लाभ देतात आणि अनुभव देखील देतात त्यामुळे लाभ म्हणजे जे काही सेवा देतात आणि सेवा कशी पुरवली जाते याचा अनुभव असतो त्यामुळे ग्राहक स्थिती बदलत असताना त्या स्थितीत काही उत्पादने असू शकतात किंवा ती स्थिती म्हणजे त्याचे स्वतःचे मन असू शकते ज्या स्थितीमध्ये त्यांना व्याख्यान ऐकू वाटते किंवा नृत्य करू वाटते किंवा एखादे नाटकात सहभाग घेऊ वाटते आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मनाचे परिवर्तन होते त्यामुळे सेवा म्हणजे असे कार्य आहे जे ग्राहकांना त्यांच्या मालमत्तेत परिवर्तन करताना लाभ आणि अनुभव देतात तर आपण सेवा उत्पादन बंडल बघणार आहोत तर येथे मुख्य वस्तू आणि मुख्य सेवेची उदाहरणे दिली आहेत त्यामुळे त्यातील घटक एक म्हणजे व्यवसाय असेल आणि एखादा चांगला मुख्य पुरवठादार चांगले कपडे बनवणारे आहे आणि मुख्य सेवेचा उदाहरण म्हणजे हॉटेल व्यवसाय आहे मुख्य घटक म्हणजे व्यावसायिक खोली आणि रात्रीसाठीची खोली परिधीय वस्तू म्हणजे कपड्यांची पिशवी किंवा स्नानगृह परिधीय सेवा स्थम्हणजे डेफर्ड पेमेंट प्लॅन किंवा इन हाऊस रेस्टॉरंट आहेत आणि पर्याय कॉफी लाउंज किंवा एयरपोर्ट शटल आहेत तर विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी हे वेगवेगळे घटक आहेत जसे की व्यवसाय मुख्य वस्तु परिधीय वस्तू परिधीय सेवा आणि बदल आहेत मग व्यवस्थापकासाठी सेवांचे प्रकार आणि कोणती आव्हाने आहेत तर सेवांचे वेगवेगळे प्रकार आहेत जे स्कॅमनेर यांनी 1986 मध्ये दिली आहेत ज्यामध्ये लेबर इंटेन्सिटी आणि डिग्री ऑफ इंटरऍक्शन व कस्टमायझेशन हे आहेत तर डिग्री ऑफ लेबर इंटेन्सिटी ही कमी किंवा जास्त असू शकते आणि डिग्री ऑफ इंटरऍक्शन व कस्टमायझेशन कमी किंवा जास्त असू शकते तर एका चतुर्थांशात जिथे तीव्रता कमी आहे त्यासोबतच जेथे इंटरऍक्शन व कस्टमायझेशन कमी आहे तेथेच आपल्याकडे सेवेचा कारखाना आहे मग आपल्याकडे डिग्री ऑफ लेबर इंटेन्सिटी कमी असणे आणि डिग्री ऑफ इंटरऍक्शन जास्त असणे आवश्यक आहे म्हणून येथे आपल्याकडे रुग्णालये वाहन दुरुस्ती इतर दुरुस्ती सेवा इत्यादींसारख्या सेवा आहेत मग आपल्याकडे उच्च डिग्री ऑफ लेबर इंटेन्सिटी व कमी प्रमाणात डिग्री ऑफ इंटरऍक्शन अँड कस्टमायझेशन आहेत म्हणून या सेवा खूप जास्त प्रमाणात आहे आपल्याकडे रिटेनिंग होलसेलिंग शाळा कमर्शियल बँकिंगचे किरकोळ पैलू इत्यादी आहे तसेच उच्च परस्परसंवाद आणि उच्च श्रम तीव्रता आहे डॉक्टर वकील लेखापाल आणि आर्किटेक्ट या व्यावसायिक सेवा आहेत तर सर्व्हिसस्केप स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर हे सेवांच्या लेबर इंट्सन्सिटीच्या भागासाठी महत्वाच्या आहेत आणि आणि कमी सेवांमध्ये भांडवली निर्णय तांत्रिक प्रगती शिखर टाळण्यासाठी मागणी व्यवस्थापित करणे आणि शिखरांना प्रोत्साहन देणे सेवा वितरणाचे वेळापत्रक करणे हे आहेत हे इंटरऍक्शन आणि कस्टमायझेशन बद्दल आहे आपल्याला या मुद्दयांवर लढायचं आहे जसे की खर्च वाढ गुणवत्ता राखणे प्रक्रियेत ग्राहकांच्या हस्तक्षेपावर प्रतिक्रिया देणे सेवा पुरवणाऱ्या लोकांच्या प्रगतीचे व्यवस्थापन करणे सेवा वितरणाच्या बाबतीत लोकांसोबत प्रगती व्यवस्थापन करणे कर्मचाऱ्यांची निष्ठा मिळवणे तर हे सर्व इंटर ऍक्शन आणि कस्टमायझेशनच्या उच्च बाजूचे भाग आहे आणि सामूहिक सेवेमध्ये आपण भरती प्रशिक्षण विकास आणि पद्धतींचे नियंत्रण आणि कर्मचारी कल्याण यां सारख्या सेवा देतोत आणि व्यावसायिक सेवेमध्ये आपल्याकडे शेड्यूलिंग वर्कफोर्स आहे दूरच्या भौगोलिक क्षेत्रावर नियंत्रण आहे नवीन युनिट्स सुरू करणे आहेत आणि वाढ व्यवस्थापित करणे आहे तर हे व्यावसायिक सेवांचे भाग आहेत मग सेवा पॅकेज येतात तर याबद्दल 2006 मध्ये फिट्झसिमोन यांनी लिहिले आहे तर या सहाय्यक सुविधा आहेत तर ही भौतिक संसाधने आहेत जी सेवा विकण्यापूर्वी असणे आवश्यक आहे उदाहरणे म्हणजे गोल्फ कोर्स स्काय लिफ्ट हॉस्पिटल विमान इत्यादी तसेच खरेदीदाराने वापरलेले मटेरियल किंवा ग्राहकाने प्रदान केलेल्या वस्तूया ही सेवा देणे आवश्यक आहेत तर वस्तू सुलभ करण्याची उदाहरणे म्हणजे खाद्यपदार्थ कायदेशीर कागदपत्रे गोल्फ क्लब वैद्यकीय इतिहास या सेवेच्या दिशेने सुलभ वस्तू आहेत मग माहिती प्रदाता येतो ज्यामुळे कार्यक्षम आणि कस्टमाईज्ड सेवा सक्षम करण्यासाठी ग्राहक ऑपरेशन्स डेटा किंवा माहिती पुरवतात याची उदारहणे म्हणजे रुग्णांची वैद्यकीय नोंदी करणे फ्लाइटमध्ये उपलब्ध जागा उपलब्ध करणे ग्राहकांची पसंती बघणे ग्राहकांच्या स्थाना पर्यन्त टॅक्सी पाठवणे हे आहेत तर हे सेवांच्या माहितीचा भाग आहेत सेवा पुरवण्यासाठी ही माहिती द्यावी लागते मग स्पष्ट सेवा आहेत ज्यांचे फायदे इंद्रियांद्वारे सहज लक्षात येऊ शकतात ही आवश्यक किंवा आंतरिक वैशिष्ट्ये आहेत याची उदाहरणे म्हणेज जेवणाची गुणवत्ता वेटरची मनोवृत्ती वेळेवर निघणे इत्यादी आहेत तर या स्पष्ट सेवा आहेत आणि मग अंतर्भूत सेवा म्हणजे मानसशास्त्रीय फायदे किंवा बाह्य वैशिष्ट्ये जे ग्राहकाला फक्त अस्पष्टपणे जाणवू शकतात हे आहेत तर कर्ज देणाऱ्या ऑफिसची गोपनीयता विझलेल्या पार्किंगची सुरक्षा ही याची उदाहरणे आहेत तर या निहित सेवा आहेत तर सेवा पॅकेजमध्ये सहाय्यक सुविधा वस्तू माहिती स्पष्ट सेवा आणि अंतर्भूत सेवा यांचा समावेश आहे मग आपण वस्तू आणि सेवांची वैशिष्ट्ये किंवा सेवांच्या इतर वैशिष्ट्यांकडे बघूया तर जेथीमल परशुरामन व बेरी यांनी 1985 मध्ये सेवांच्या या 4 महत्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल लिहिले आहे आता येथे आपण ती वैशिष्ट्ये 2 मुख्य प्रकारांमध्ये विभागली आहेत जी प्राथमिक वैशिष्ट्ये आणि दुय्यम वैशिष्ट्ये आहेत सेवा मुळात अमूर्त असतात तर वस्तू मूर्त असतात आणि वस्तूंच्या बतीत उत्पादन हे सेवेच्या बाबतीत उपभोगापेक्षा वेगळे आहे एकाच वेळी उत्पादन आणि वापर आहे याचा अर्थ असा की ग्राहक आणि सेवेचे उत्पादक यांना एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे जेणेकरून उत्पादन आणि वापर एकाच वेळी असेल मग आपल्याकडे दुय्यम वैशिष्ट्ये आहेत हे वस्तूंसाठी आहेत वस्तू प्रमाणित केल्या जाऊ शकतात परंतु सेवा परिवर्तनीय आहेत याचा अर्थ एकच व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा किंवा विविध स्तरांच्या सेवा देऊ शकतो आणि म्हणून सेवा देखील व्हेरिएबल असू शकतात 2 भिन्न सेवा प्रदाते 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रदान करतील म्हणून सेवा मुळात परिवर्तनीय आहेत आणि मग या नाशवंत नसतात जेव्हा सेवा नाशवंत असतात याचा अर्थ असा की एकदा सेवा पुरवठादार सेवा देणे थांबवल्यानंतर सेवा आता वापरता येणार नाहीत त्यामुळे सेवा नाशवंत आहेत तर परिवर्तनशीलता आणि नाशवंतपणाची ही दुय्यम वैशिष्ट्ये आहेत हे प्रत्यक्षात एकाच वेळी उत्पादन आणि वापराच्या प्राथमिक गुणधर्मांमधून प्राप्त झाले आहे आणि म्हणून त्यांना सेवांची दुय्यम वैशिष्ट्ये म्हणतात त्यामुळे सेवांचा काय परिणाम आहेत तर सेवांच्या वैशिष्ट्यांचे परिणाम म्हणजेच अमूर्ततेचा परिणाम आहे तर याचा अर्थ असा आहे की सेवांची यादी तयार केली जाऊ शकते तर याचा अर्थ सेवा नंतर वितरीत करण्याच्या दृष्टीकोनाने काही ठिकाणी जमा करून ठेवले जाऊ शकत नाही सेवांचे पेटेंट घेऊ शकत नाहीत सेवा सहजपणे प्रदर्शित किंवा संप्रेषित केल्या जाऊ शकत नाहीत आणि सेवांची किंमत ठरविणे कठीण आहे या परिणामांवर उपाय काय आहेत म्हणून विशिष्ट सेवेची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी मूर्त संकेत वापरा व्यवस्थापकांना उत्तेजन द्या आणि तोंडी संप्रेषण शब्दांना प्रोत्साहन द्या सशक्त ब्रँडिंग तयार करा आणि सेवेचे प्राइस सेट करण्यात मदत करण्यासाठी एक्टिविटी बेस्ड कॉस्टिंग एप्रोच वापरा तर हे अमूर्ततेचे परिणाम आहेत मग एकाच वेळी उत्पादन आणि वापराचे परिणाम येतात तर ग्राहकांचा सहभाग हे व्यवहारावर परिणाम करत असतात कारण ग्राहक आणि सेवा प्रदाता दोन्ही उपस्थित असताना वस्तूचा उत्पादन व वापर होत असतो ग्राहक एकमेकांवर परिणाम करतात त्यामुळे जर एखादा ग्राहक सेवाक्षेत्रातील त्याच्या अडचणी सांगत असतील तर मग इतर ग्राहक देखील प्रभावित होतील आणि यामुळे सेवा प्रदाता पाठपुरावा करतो की ग्राहक कोणत्या गोष्टीच्या बाबतीत सांगत आहे कर्मचारी सेवेच्या परिणामावर परिणाम करतात कारण कर्मचार्यांना त्यांच्या आणि ग्राहकांमधील परस्परसंवादासाठी नेहमी तेथे असणे आवश्यक असते जे सेवांचे उत्पादन आणि उपभोग करतात सेवेचा परिणाम कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील संवादावर अवलंबून असतो त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील परस्परसंवाद चांगला असेल तर सेवेचा परिणामही चांगला असणार आहे आणि उत्पादनाचे विकेंद्रीकरण आवश्यक असू शकते आणि सेवांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे कठीण आहे जरी टेलिव्हिजन सेवा किंवा थिएटर सेवांच्या बाबतीत काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते परंतु खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे किंवा सेवा देणे कठीण आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे किंवा सेवा देणे कठीण आहे ग्राहकांशी संवाद साधताना उत्कृष्ट दर्जाची सेवा देण्यासाठी कर्मचार्यांना निवडणे आणि प्रशिक्षित करणे यासाठी कोणते आवश्यक उपाय आहेत कारण सेवा परस्परसंवादाच्या वेळी प्रदान केल्या जातात म्हणून उत्कृष्ट दर्जा सेवा देण्यासाठी सेवा प्रदात्यांना निवडले जावे आणि प्रशिक्षित करावे लागेल इतर ग्राहकांवर सकारात्मक प्रभाव पडू द्या म्हणून सर्व ग्राहकांना सर्व्हिसस्केपमध्ये आनंदी ठेवा आणि जर कोणाला असे आढळले की सेवा चांगल्या आहेत तर त्या ग्राहकांना विनंती करा की त्या सेवेबद्दल पुस्तकात लिहा तर जे इतर ग्राहकांच्या अवलोकनासाठी तिथे ठेवता येते इतर ग्राहकांना नकारात्मक प्रभाव पाडू देऊ नका त्यामुळे जर विशिष्ट ग्राहक सेवेशी सहमत नसेल आणि प्रत्यक्षात त्या सेवेबद्दल आरडा ओरडा करत असेल तर त्या ग्राहकांना सर्विस स्केप कडून लवकरच दूर घेऊन जाणे आणि नंतर त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे बरे राहील शक्य तेवढ्या प्रमाणात ग्राहकांसाठी स्टॅंडर्ड सुविधा देणे व यांत्रिकीकरण वापर करणे चांगले आहे त्यामुळे सेवेचा परिणाम कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील संवादावर अवलंबून असतो म्हणून जसे की बँकांमधील एटीएम हे ग्राहकांना आता स्वीकार्य झाले आहे त्याच प्रमाणे काही प्रकारचे मानकीकरण किंवा यांत्रिकीकरण करणे आवश्यक आहे कस्टमाईज्ड सेवा प्रदान करताना वैयक्तिक लक्ष केंद्रित करणे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी मल्टी साइट सेवा वितरण स्थाने वापरणे गरजेचे आहे परिवर्तनशीलतेचे परिणाम तर परिणाम म्हणजे सेवा वितरण आणि ग्राहकांचे समाधान हे कर्मचाऱ्यांच्या कृतींवर अवलंबून असते सेवेची गुणवत्ता अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते अशी कोणतीही खात्रीशीर माहिती नाही की वितरित केलेली सेवा ही नियोजित केलेल्या आणि जाहिरात केलेल्या गोष्टीशी जुळते आणि याचे उपाय असे आहेत की मानकीकरणावर भर द्यावा लागेल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावा लागेल कामाचे मूल्यमापन करावे लागेल आणि अंतर्गत विपणनावर लक्ष केंद्रित करावे लागेल सेवेचे औद्योगीकरण करा प्री पॅकेज सारख्या स्टँडर्ड ऑफर द्या जसे की टूर पॅकेजेस इत्यादी लेविट यांनी 1972 आणि 76 मध्ये कस्टमाईज्ड सर्विस बद्दल लिहिले आहे आणि त्यास मूल्य प्रस्तावाचा भाग बनविला आहे मग आपण नाशवंतपणाच्या परिणामांकडे येतो जे सेवांचे चौथे वैशिष्ट्य आहे याचा परिणाम असा आहे की पुरवठा आणि मागणी समक्रमित करणे कठीण आहे सेवा परत किंवा पुनर्विक्री करता येत नाही सेवांचे नमुने घेता येत नाहीत त्यामुळे याचे समाधान म्हणजे पुरवठा आणि मागणी यांची जुळवणी करणे जसे ससेर यांनी 1976 मध्ये विस्तृतपणे लिहिले आहे की जर त्रुटी असतील तर सेवेची पुनरप्राप्ती करा त्रुटींच्या बाबतीत सेवा पुनर्प्राप्त करण्यासाठी हे फार महत्वाचे आहे जेणेकरून पुनर्प्राप्ती झाल्यानंतर ग्राहक किमान समाधानी किंवा आनंदित होईल आणि काही इतरांनी असेही लिहिले आहे की जर पुनर्प्राप्ती चांगली झाली तर ग्राहकांच्या पुरवठ्याची चांगली कल्पना येईल किंवा पुनर्प्राप्त झालेल्या सेवेबद्दल खूप चांगली छाप पडेल ग्राहकांना सध्या पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा भाग नमूना बघण्याची परवानगी द्या म्हणून पुरवठ्यादारास एखादी पद्धत शोधावी लागेल ज्यामुळे ग्राहक त्यास वितरीत केल्या जाणाऱ्या सेवेच्या काही नमुन्याचा वापर करू शकतात तर हे नाशवंतपणाचे उपाय आहेत मग आपण सामरिक सेवा वर्गीकरणाकडे येऊया तर येथे सेवा कार्यचे स्वरूप वितरणचे सोयीस्कर प्रकार ओळखते तर आरोग्यसेवा प्रवासी वाहतूक ब्युटी सलून इत्यादी लोकांच्या शरीरावर मूर्त क्रिया आहेत कृतीचे स्वरूप मूर्त किंवा अमूर्त क्रिया आहे नंतर सेवेचे थेट प्राप्तकर्ता लोक किंवा गोष्टी आहेत मग लोकसंस्था जसे आरोग्यसेवा प्रवासी वाहतूक ब्युटी सलून इत्यादी सेवा आहेत हे लोकांच्या शरीरावरील मूर्त क्रिया आहेत मग भौतिक मालमत्तांसारख्या मूर्त क्रिया आहेत जसे मालवाहतूक दुरुस्ती आणि देखभाल पशुवैद्यकीय काळजी इत्यादी नंतर लोकांच्या मनाच्या अमूर्त क्रिया जसे शिक्षण प्रसारण माहिती सेवा चित्रपटगृहे संग्रहालये आणि अमूर्त मालमत्ता जसे बँकिंग कायदेशीर सेवा लेखा रोखे आणि विमा आहेत मग ग्राहकांशी संबंध जोडणे आहे त्यामुळे सेवा संस्था आणि त्याचे ग्राहक यांच्यातील संबंधांचे प्रकार येतात म्हणून सेवा हे वितरणाचे स्वरूप आहे आणि तेथे सतत सेवा वितरीत केली जाते व वेगळे व्यवहार आहेत त्यामुळे तेथे सदस्यत्व संबंध आहेत आणि कोणतेही औपचारिक संबंध नाहीत तर विमा टेलिफोन सबस्क्रिप्शन इलेक्ट्रिक युटिलिटी बँकिंग यांसारख्या सेवा येथे येतात हे सतत सेवा वितरणाच्या सदस्यत्वाच्या नात्याचा भाग आहेत आणि स्वतंत्र व्यवहाराशी सदस्यत्वाचे नाते म्हणजे लांब पल्ल्याचे फोन कॉल्स थिएटर मालिका तिकिटे ट्रान्झिट पास स्याम्स होलसेल sams wholesale आणि एअरलाईन्स फ्रीकवेन्ट फ्लायर आहेत आणि येथे कोणतेही औपचारिक संबंध जसे रेडिओ स्टेशन पोलीस संरक्षण दीपगृह सार्वजनिक महामार्ग नाहीत कोणतेही औपचारिक संबंध नाहीत आणि परंतु ते सतत सेवेचे वितरण आहे आणि स्वतंत्र व्यवहार कोणतेही औपचारिक संबंध नाहीत जसे की रेस्टॉरंट पे फोन टोल हायवे चित्रपटगृह सार्वजनिक वाहतूक इत्यादी हे कोणतेही औपचारिक संबंध नसलेले वेगळे व्यवहार आहेत मग कस्टमायझेशन आणि निर्णय बघूया सेवेची वैशिष्ट्ये किती प्रमाणात कस्टमायझ केली जातात आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचारी आणि निर्णयाचा किती प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे उच्च वैशिष्ट्ये कस्टमायझ केली जातात तर हाय कस्टमायझेशन आणि उच्च निर्णय म्हणजे शस्त्रक्रिया टॅक्सी सेवा गोरमेंट रेस्टॉरंट आहे मग सेवा वैशिष्ट्ये हे कस्टमायझ केली जातात जेथे सेवा कमी आहेत परंतु येथे व्यक्तिगतरित्या प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रम शिक्षण आणि फॅमिली रेस्टॉरंट या बाबतीत निर्णय घेतले जातात आणि मग सेवेची वैशिष्ट्ये म्हणेज ग्राहक ग्राहक जे उच्च आहेत आणि ज्या प्रमाणात कर्मचारी निर्णय घेतात ते कमी आहे ज्या मध्ये टेलिफोन सेवा हॉटेल सेवा किरकोळ बँकिंग आणि कॅफेटेरिया यांसारख्या सेवा येतात आणि सेवेचे वैशिष्ट्य विस्तारित आहे जसे सार्वजनिक वाहतूक प्रेक्षक खेळ चित्रपटगृह आणि संस्थात्मक अन्न सेवा तर अशा प्रकारे सेवा कस्टमाइझेशन आणि निर्णयावर आधारित विविध प्रकारच्या सेवांमध्ये विभागल्या जाऊ शकतात मग मागणी आणि पुरवठ्याच्या स्वरूपावर आधारित असल्यामुळे वेळेच्या आत मागणीमधील बदल व पुरवठाचा प्रमाणात मर्यादित आहे त्यामुळे शिखर मागणी सहसा मोठ्या विलंबाशिवाय केली जाऊ शकते आणि शिखर मागणी नियमितपणे क्षमतेपेक्षा जास्त असते त्यामुळे मागणीमध्ये विस्तृत बदल व अरुंद बदल होतो त्यामुळे वीज दूरध्वनी पोलीस आपत्कालीन रुग्णालयातील प्रसूती युनिट आणि अरुंद विमा कायदेशीर सेवा बँकिंग कपडे धुणे आणि कोरडी साफसफाई यासारख्या व्यापक मागणीतीलबदल होतो कर तयार करणे प्रवासी वाहतूक हॉटेल्स आणि मोटेल यासारख्या मोठ्या प्रमाणावर मागणी नियमितपणे ओलांडते तर ही आहे मागणीतील वेळोवेळी होणारी व्यापक चढ उतार आणि मागणीत चढउतार कालांतराने अरुंद होते ज्यामध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट चित्रपटगृह गॅस स्टेशन इत्यादी सेवा येतात मग सेवा वितरणाची पद्धत येते तर सेवा आउटलेटची उपलब्धता येते जी एक साइट किंवा मल्टी साइट आहे आणि ग्राहक आणि सेवा संस्थेमध्ये परस्परसंवादाचे स्वरूप येते जेथे ग्राहक सेवा संस्थेला प्रवास करतात सेवा प्रदाता व्यवहारासाठी ग्राहकाकडे प्रवास करतात तर सिंगल साइट थिएटर आणि बार्बर शॉप जिथे ग्राहक सेवा संस्था टॅक्सी आणि कीटक नियंत्रण सेवेसाठी प्रवास करतात येथे सेवा प्रदाता ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि क्रेडिट कार्ड कंपनी आणि स्थानिक टीव्ही स्टेशन सारख्या कंपन्या खूप जवळ येतात मल्टी साइट ग्राहक सेवा संस्थेकडे प्रवास करतात जसे की बस सेवा किंवा फास्ट फूड चेन सेवा आणि मेल डिलीव्हरी सेवा किंवा आपत्कालीन दुरुस्ती या सेवा ग्राहका पर्यंत पोहोचविल्या जातात आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क किंवा टेलिफोन कंपनी या सेवा ग्राहकांच्या खूप जवळ पर्यंत पोहचल्या आहेत तर आपण सेवा वितरणाचे विविध प्रकार वैशिष्ट्ये कस्टमायझेशन आणि निर्णय ग्राहकांशी संबंध आणि सेवा कार्याचे स्वरूप याबद्दल अभ्यास केला आहे म्हणून मी तुमच्या वाचनासाठी येथे काही संदर्भ दिले आहेत मला आशा आहे की हे तुम्हास मदत करेल धन्यवाद